शुभ दुपार

तर आता आम्ही आणखी एक पॅरामीट्रिक मॉडेल घेऊ ते म्हणजे कोकोमो1 आणि कोकोमो 81 आणि कोकोमो II शेवटच्या क्लास मध्ये आम्ही अल्ब्रेक्ट एलएफपीयूजी फंक्शन पॉईंट्स सिमॉन मार्क II फंक्शन पॉईंट्स कॉसमिक फंक्शन पॉईंट्स पाहिले आहेत तर एक उरला होता तो म्हणजे कोकोमो तर या क्लासमध्ये आम्ही पॅरामीट्रिक मॉडेल्सच्या साईजसाठी चर्चा करणार आहोत जे कोकोमो 81 आणि कोकोमो II आहेत प्रथम आपण कोकोमो म्हणजे काय ते पाहूया कोकोमो म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह कॉस्ट मॉडेल ते सर्वप्रथम डॉक्टर बॅरी बोहेम यांनी 1981 मध्ये प्रकाशित केले होते कॉस्ट एस्टिमेशन यासाठी सॉफ्टवेअर्स पॅकेज उपलब्ध आहेत हे स्टॅटेस्टिकल रीग्रेशन मधून प्राप्त झाले आहे हे कोकोमो मॉडेल त्यांच्याकडे असलेल्या मागील प्रोजेक्टच्या बेसवर डेटा स्टॅटेस्टिकल रीग्रेशन मधून काढले गेले आहेत आणि तेथे जवळजवळ 2000 ते 5 लाख 12000 डेलिव्हरड सोर्स आहेत ज्याच्या डेटा मधून इंस्ट्रक्शन आपल्याला माहित आहेत या स्टॅटेस्टिक वरूनच त्यांनी या कोकोमो मॉडेलची स्टॅटेस्टिकल रीग्रेशन मधून घेतली आहे आणि त्यांनी जवळजवळ 63 मागील प्रोजेक्ट मधून स्टडी केला होता आम्ही प्रथम कोकोमो 81 पाहू नंतर कोकोमो II पाहू कोकोमो 81 इंडस्ट्री प्रोडक्टीव्ह स्टॅंडर्ड वर आधारित आहे डेटा बेस कन्टीनु अपडेटेड असू शकतो हे ऑर्गनायझेशनल बेंच मार्क करण्याची परवानगी देते ती सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोडक्टीव्ह आहे बेसिक मॉडेल हे असे आहे आम्हाला एफ्फोर्ट कॅल्कुलेट करायची आहे बेसिक मॉडेल म्हणते की एफ्फोर्ट 2 गोष्टींचे प्रोडक्ट म्हणून कॅल्कुलेट केली जाऊ शकते येथे c आणि साईज एफ्फोर्ट असा रिप्रेझेन्ट करता येईल effort 'c' x sizek जेथे एफ्फोर्ट 'C' साईज पॉवर 'K' असे दर्शविले जाते जेथे 'c' आणि 'K' प्रोजेक्टच्या प्रकारावर अवलंबून असतात की प्रोजेक्टच्या प्रकारातील प्रोडक्टचा टाईप डेव्हलोप होतो प्रोडक्टचा टाईप ऑरगॅनिक असू शकतो सेमीडीटेच असू शकते किंवा एम्बेडेड केले जाऊ शकते आणि केएलओसि मध्ये साईज मेजर केले गेले आहे म्हणजे कोडच्या थाउजंड ऑफ लाईनच्या संदर्भात आहे आता कोकोमो साठी डिफरेंट कोकोमो मोडल्स व मॉडेल्स काय आहेत 3 डिफरेंट एन्व्हारमेन्ट किंवा मॉडेल्स काय आहेत ते पाहू मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की ते ऑरगॅनिक मोड आहेत सेमीडीटेच मोड आणि एम्बेडेड मोड आहेत 3 वाढत्या कॉम्प्लेक्स कोकोमो मॉडेल आहेत प्रथम एक बेसिक मॉडेल नंतर इंटरमीडिएट मॉडेल नंतर डिटेल मॉडेल आणि आज आम्ही फक्त बेसिक मॉडेल आणि इतर दोन इंटरमीडिएट मॉडेल आणि डिटेल मॉडेल याबद्दल चर्चा करू ज्या आपण पुढील क्लास मध्ये चर्चा करू प्रथम कोकोमो मोड पाहू या जसे की मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की कोकोमो साठी 3 मोड किंवा 3 एन्व्हायरमेंट आहेत एक ऑरगॅनिक मोड आहे नंतर सेमीडीटेच मोड एम्बेडेड मोड ऑरगॅनिक मोड मध्ये आपण जेव्हा आपण प्रॉडक्ट ऑरगॅनिक मोड म्हणून कॉल कराल तेव्हा आम्ही काय करू एखादे प्रॉडक्ट ज्याला परिचित आणि स्टेबल एन्व्हारमेन्ट डेव्हलोप केले जाऊ शकते ज्याला आपण ऑरगॅनिक मोड म्हणतो प्रॉडक्ट्स एकसारखेच आहेत किंवा आपण ज्या प्रॉडक्ट्स डेव्हलोप करणार आहात तो आधी डेव्हलोप केलेल्या प्रॉडक्ट्ससारखाच आहे सामान्यत साईज हि डेलिव्हर्ड सोर्स 50000 पेक्षा कमी असतो तर सामान्यत साईज ते डेलिव्हर्ड सोर्स इंस्ट्रक्शन 50000 पेक्षा कमी असावे उदाहरणार्थ लोक आपली अकाउंटिंग सिस्टिम पाहतात सर्व इन्फॉर्मेशन सिस्टिम सामान्यत ऑरगॅनिक मोड मध्ये येतात उदाहरणार्थ अकाउंटिंग सिस्टम स्टुडन्ट इन्फॉर्मेशन सिस्टम या गोष्टी पे रोल इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये येतात या सर्व ऑरगॅनिक मोड मध्ये येतात आणि सेमीडीटेच मोड बद्दल काय आहे सेमीडीटेच मोड वर जाण्यापूर्वी एम्बेडेड मोड बद्दल पाहू प्रत्यक्षात एम्बेडेड मोड एक प्रॉडक्ट जे पूर्णपणे नवीन आहे तर एम्बेडेड मोड म्हणजे एक प्रॉडक्ट जे पूर्णपणे नवीन आहे नवीन प्रॉडक्ट आवश्यक आहे ज्यांना मोठ्या प्रमाणात नवीन इनोव्हेशन आवश्यक आहेत मोठ्या प्रमाणात इन्फ्लेक्सिबल कन्स्ट्रेन्ट आणि इंटरफेस आवश्यक आहेत ऑपरेटिंग सिस्टम रीअल टाईम सिस्टिम्स यासारख्या सिस्टमबद्दल आम्ही जे काही बोलू शकतो ते सामान्यत आपण या सिस्टम सॉफ्टवेयर अंतर्गत येत आहोत जसे ऑपरेटिंग सिस्टम आणि रिअल टाईम सिस्टम एम्बेडेड सिस्टम इत्यादि ज्या एम्बेडेड मोड अंतर्गत येत आहेत आता हा सेमीडीटेच मोड पाहू ऑरगॅनिक उत्पादने जे ऑरगॅनिक मोड आणि एम्बेडेड मोडच्या दरम्यान येत असतात सामान्यत आम्ही त्यांना सेमीडीटेच मोड म्हणून म्हणतो तर सेमीडीटेच प्रॉडक्ट सेमीडीटेच मोडमध्ये असतात ही प्रॉडक्ट कुठेतरी ऑरगॅनिक आणि एम्बेडेड मध्ये स्थित आहेत आणि उदाहरणे म्हणजे युटिलिटी ऑप्लिकेशन्स जसे कीकंपाइलरलिंकर्स वगैरे आहेत येथे मूलत या टेबलमध्ये प्रॉडक्टच्या डिफरेंट फिचर विविध मेथड ने दर्शविली आहेत उदाहरणार्थ ऑरगॅनिक बाबतीत प्रॉडक्टच्या ऑर्गनायझेशनल अंडरस्टँडिंग व ऑरगॅनिक सेमीडीटेच केले गेले आहे आणि ते एम्बेडेड आहे आपण पाहू शकता की संबंधित सॉफ्टवेअर सिस्टमसह कार्य करताना ते ऑरगॅनिक आहे येथे प्रीएस्टॅब्लीश आवश्यकतांसह सॉफ्टवेअर कॉन्फरमन्सची आवश्यकता आहे ऑरगॅनिक ही एक मूलभूत आहे जिथे सेमीडीटेच ते एम्बेडेड आहे तसेच ऑरगॅनिक मधील एक्सटेर्नल इंटरफेस स्पेसिफिकेशनसह सॉफ्टवेअर कॉन्फरमन्सची फक्त मूलभूत आवश्यकता आहे परंतु सेमीडीटेच असलेली ती मॉडरेट किंवा कन्सिडरेबल आहे आणि एम्बेडेड अप्लिकेशन मध्ये हे पूर्ण आहे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की तेथे कोकोमो चे डिफरेंट मॉडेल आहेत एक बेसिक मॉडेल नंतर इंटरमीडिएट मॉडेल आणि डिटेल मॉडेल प्रथम बेसिक मॉडेल बद्दल पाहू सामान्यत हे बेसिक मॉडेल प्रोजेक्ट कॉस्ट परफॉर्मन्स आणि शेड्युल project cost performance and schedule यांच्या अरली रफ एस्टीमेट साठी वापरले जाते हे मॉडेल अरली रफ एस्टीमेटसाठी वापरले जाऊ शकते याचा उपयोग प्रोजेक्ट कॉस्टच्या सुरुवातीच्या रफ एस्टीमेटसाठी परफॉर्मन्स आणि शेड्युल साठी केला जाऊ शकतो हे अचूक आहे की अक्चुलच्या 2 फॅक्टर मध्ये 60 पर्सेंट टाईम आहे इंटरमिजिएट मॉडेल यात एफोर्ट अडजस्टमेन्ट फॅक्टर चा वापर केला जातो ज्यास 15 कॉस्ट ड्राइवर मधून ईएएफ म्हणून ओळखले जाते त्यामध्ये 10 ते 20 पर्सेंट कॉस्ट चा अकाउंट होत नाही याचा अर्थ ट्रेनिंग उदाहरणार्थ ट्रेनिंग मेंटेनन्स आणि क्वालिटी वगैरे आहे येथे अचूकता ही एव्हरेजच्या 68 पर्सेंट अक्चुलच्या 20 पर्सेंट आत आहे दुसरे मॉडेल ज्याला डिटेल मॉडेल म्हणतात किंवा कोकोमो कंप्लिट मॉडेल किंवा कंप्लिट कोकोमो म्हणतात आम्ही म्हणतो की ते प्रोजेक्टच्या प्रत्येक फेजसाठी डिफरेंट एफोर्ट मल्टीप्लायर वापरतात मोस्ट प्रोजेक्ट मॅनेजर ते इंटरमीडिएट मॉडेल वापरतात प्रथम बेसिक एफोर्ट इक्वेशन किंवा बेसिक कोकोमो मॉडेल पाहूया बेसिक कोकोमो वापरुन एफोर्ट एस्टिमेशन लावण्याचे इक्वेशन काय असेल ते कोकोमो 81 म्हणून ओळखले जाते म्हणून येथे कोकोमो 81 च्या अनुसार एफोर्ट एस्टिमेशन लावण्याचे बेसिक इक्वेशन खालीलप्रमाणे दिले गेले आहे effort c x size k एफोर्ट 'c' इक्वल टू साईज इंटू पॉवर 'K' आहे हा 'c' कान्स्टण्ट बेस ऑन डेव्हलोपमेंट मोड वर आधारित असते 'C' २ 4 आहे सेमी ऑरगॅनिक सेमीडीटेच साठी ते 3 3 0 आहे आणि एम्बेडेड केलेल्या मोडसाठी ते 3 त्याचप्रमाणे सामान्यतः केएसएलओसि मध्ये सामान्यतः ज्या आकाराचे मानले जाते त्या आकाराचे म्हणजेच कोडच्या 1000 स्त्रोतांच्या 'K' निरंतर असतात जे वेगवेगळ्या मोडमध्ये देखील बदलतात ऑरगॅनिक मोड साठी 'K' चे व्हॅल्यू 1 05 असते सेमीडीटेच साठी ते 1 12 असते आणि एम्बेडेड साठी ते 1 20 आहे मी येथे 'C' व 'K' ची डिफरेंट व्हॅल्यू दर्शविली आहेत ती अधिक चांगली समजून घेण्यासाठी एका टेबलमध्ये प्रेसेंट केली आहेत येथे 'K' ही एखाद्या गोष्टीची पॉवर आहे हे मोठ्या प्रकल्पांना डिस्प्रोपोर्टिटली अधिक एफोर्ट करते मोठ्या मॅनेजमेंट ओव्हरहेड साठी अकाउंट घेते आता आपण कोकोमो 81 हे बेसिक कोकोमो मॉडेल वापरुन शेड्यूलचे इक्वेशन शोधूया नॉमिनल डेव्हलोपमेंट टाईम हा 2 5 इंटू एफोर्ट टू पॉवर एक्सपोनंन्ट दर्शविला जाऊ शकतो जिथे आपण एफोर्ट केल्याच्या या फंडामेंटल फॉर्मुलाचा वापर करून आधीच कॅल्कुलेट केला आहे एफोर्ट इक्वल टू c इंटू साईज टू पॉवर 'K' व्हॅल्यू ऑफ एफोर्ट खालील इक्वेशन मध्ये ठेवले जाईल जेणेकरुन आम्हाला नॉमिनल डेव्हलोपमेंट टाईम मिळेल तर नॉमिनल डेव्हलोपमेंट टाईम इक्वल टू 2 5 इंटू एफोर्ट टू पॉवर एक्सपोनंन्ट दर्शविला Nominal Development time 2 5exponent जेथे 2 5 हा कॉन्स्टन्ट ऑरगॅनिक सेमीडीटेच एम्बेडेड सर्व मोडसाठी कॉन्स्टन्ट आहे एक्सपोनंन्ट हे फॅक्टर आपण पुन्हा त्या ऑरगॅनिक मोड साठी वापरत असलेल्या मोडवर अवलंबून असते सेमीडीटेच मोडसाठी एक्सपोनेंट व्हॅल्यू 0 38 असते आणि ते एम्बेडेडसाठी 0 32 असते एस्टीमेटिंग एफोर्ट आणि शेडूलडड ठरवण्यासाठी ही 2 इक्वेशन यापूर्वी पाहिली आहेत हे आपण पाहू या आता हे पाहू की डिफरेंट प्रॉडक्टसाठी ग्राफ कसा दिसेल आपण पाहू शकता की या आलेखात x अक्ससीस मध्ये आपण x अक्ससीस बरोबर साईज घेतला आहे आणि y अक्ससीससमवेत आपण एफोर्ट घेतला आहेत आपण हे पाहू शकता की एफोर्ट काही प्रमाणात प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रमाणात नाही तर फक्त प्रॉब्लेम साईज वाढत आहे प्रॉब्लेम साईज एफोर्ट काही प्रमाणात सुपरलाइनर आहेत त्याचप्रमाणे आपण साईज आणि डेव्हलोपमेंट टाईम दरम्यान ग्राफ काढू शकता आपण पाहू शकता की डेव्हलोपमेंट हा प्रॉडक्ट साईजचे सबलीनेअर फंक्शन आहे याचा अर्थ काय आहे जेव्हा प्रॉडक्ट साईज प्रमाणात वाढते तेव्हा त्या प्रमाणात डेव्हलोपमेंट टाईम वाढत नाही कृपया येथे मार्क करा जेव्हा प्रॉडक्ट साईज दुप्पट वाढते तेव्हा डेव्हलोपमेंट टाईम दुप्पट वाढत नाही आपण या ग्राफतून बनविलेले आणखी एक ऑबझर्वेशनसारखेच डेव्हलोपमेंट टाईम जवळपास समान आहे सर्व 3 प्रॉडक्ट साठी घेतलेला वेळ जवळजवळ सारखाच असेल परंतु प्रॉडक्टचे प्रकार ऑरगॅनिक किंवा सेमीडीटेच असो किंवा एम्बेडेड असो डेव्हलोपमेंट टाईम जवळजवळ समान असतात आपण असे म्हणू शकता की डेव्हलोपमेंट टाईम प्रॉडक्ट साईज समान वाढ होत नाही कारण मोठ्या प्रॉडक्टसाठी अधिक पॅरेलेल ऍक्टिव्हिटी ओळखल्या जाऊ शकतात आणि बर्याच अभियंत्यांद्वारे ते एकाच वेळी करता येतात डेव्हलपमेंट टाईम प्रॉडक्ट साईजसह लिनिअरली वाढणार नाही आणि म्हणूनच ग्राफ अशा प्रकारे येत आहे उदाहरणार्थ आपल्याला दिसेल की डेव्हलपमेंट टाईम 3 कॅटेगरी प्रॉडक्टसाठी सेम आहे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे चला उदाहरणार्थ प्रॉडक्ट ऑरगॅनिक किंवा सेमीडीटेच किंवा एम्बेडेड केलेला प्रकार असो एक केएलओसि प्रोग्राम जवळजवळ 1 महिन्यांत डेव्हलोप केला जाऊ शकतो तर तेथे आणखी स्कोप आहे का कारण मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की मोठ्या प्रोग्राम साठी युटिलिटी प्रोग्राम पेक्षा सिस्टम आणि आप्लिकेशन प्रोग्राम्सला अधिक वाव आहे आपण मार्क करू शकणारी आणखी एक गोष्ट तर हा एक ग्राफ दर्शवितो की एक्सपोनेंट 1 पेक्षा जास्त असेल तर हा ग्राफ एफोर्टना कसा दिसतो आणि जर एक्सपोनंन्ट 1 पेक्षा कमी असेल तर ग्राफ डुरेशनसाठी कसा दिसतो इनक्रेसींग एफोर्ट डुरेशन आणि ग्राफ पहा ज्यासाठी ही पॉवर एक्सपोनंन्ट हा 1 0 38 पेक्षा कमी आहे हे कसे दिसते ते पहा कारण जे एक्सपोनंन्ट आहेत ते 1 पेक्षा कमी आहे आणि एफोर्टच्या बाबतीत येथे हा एक्सपोनंन्ट 1 पेक्षा मोठा आहे एफोर्टसाठी आपल्याला हा ग्राफ दिसतो म्हणून एफोर्टच्या व्हॅल्यूच्या आधारे एफोर्ट आणि डुरेशन साठी ग्राफ कसा दिसू शकतो तो 1 पेक्षा मोठा असेल किंवा 1 पेक्षा कमी असेल तर ग्राफचा साईज देखील बदलतो

आता आपण काही उदाहरणे घेऊ या आणि विस्तृत करण्याचा प्रयत्न करूया आम्ही बेसिक कोकोमो ची काही इक्वेशन वापरू आणि आम्ही शोधण्याचा प्रयत्न करू आम्ही एफोर्ट आणि नॉमिनल डेव्हलोपमेंट टाईप चा एस्टीमेट लावण्याचा प्रयत्न करू प्रथम उदाहरण असे सांगते की ऑरगॅनिक सॉफ्टवेअर प्रॉडक्ट साईज सोर्स कोड 32 लाईनचा आहे समजा सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंटचा एव्हरेज पगार दरमहा 15000 आहे आपण काय करावे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट डेव्हलोपमेंट करण्यासाठी आवश्यक एफोर्ट नॉमिनल डेव्हलोपमेंट टाईम आणि प्रॉडक्ट डेव्हलोपमेंट करण्यासाठी लागणारा खर्च निश्चित करा म्हणूनच आपण पाहू शकता की हे ऑरगॅनिक सॉफ्टवेअर प्रॉडक्ट म्हणून दिले आहे आता एफोर्टसाठी फॉर्म्युला आपल्याला माहित आहेः c इंटू साईज टू द पॉवर 'k' आता आम्हाला ऑरगॅनिक सॉफ्टवेअरसाठी 'C' आणि 'K' चे व्हॅल्यू काय आहे ते शोधून काढावे लागेल तुम्ही 'c' आणि 'k' ची व्हॅल्यू पाहू शकता मी तुम्हाला 'c' आणि 'k' च्या व्हॅल्यूसाठी एक टेबल आधीच दिले आहे ऑरगॅनिक प्रॉडक्टसाठी c चे व्हॅल्यू 2 टू पॉवर 2 4 असते आणि 'k' चे व्हॅल्यू किती असते 1 तर आपण पाहु शकतो की येथे मी इक्वेशन साठी फक्त ' c' आणि 'k' ची व्हॅल्यू ठेवणार आहे ऑरगॅनिक प्रॉडक्टसाठी c चे व्हॅल्यू २ २ आहे ऑरगॅनिक प्रॉडक्टसाठी 'K' चे व्हॅल्यू 1 05 आहे साईज आधीच कोडच्या 32000 लाईन दिलेले आहे याचा अर्थ 32 केएलओसि तर एफोर्ट एस्टीमेट 2 4 इंटू 32 पर्यंत पॉवर 1 05 पर्यंत लावला जाऊ शकतो आणि मी तुम्हाला आधीच्या क्लासतील एफोर्टचे एकक आधीच सांगितले आहे तो एफोर्ट साधारणत पर्सन मंथ किंवा म्यान मंथ प्रमाणे व्यक्त केला जातो इक्वेशन सोलविंग नंतर एफोर्ट जवळपास 91 हे पर्सन मंथ आहे आम्ही पुन्हा नॉमिनल डेव्हलोपमेंट इक्वेशन पाहिले आहे हे किती होईल नॉमिनल डेव्हलपमेंट टाईम पॉवर एक्सपोनेंट या एफोर्ट 2 5 म्हणून व्यक्त केला जाऊ शकतो आणि मोड बदलल्यामुळे एक्सपोनंन्ट व्हॅल्यू बदलते ते ऑरगॅनिक टाईप प्रॉडक्ट आहे म्हणून एक्सपोनंन्ट किंवा कॉन्स्टंटचे व्हॅल्यू 0 आता मला एफोर्ट व्हॅल्यू वापरावे लागेल आणि एक्सपोनेंट व्हॅल्यू 0 38 इक्वेशन मध्ये आहे तर मला किती मिळेल नॉमिनल डेव्हलोपमेंट टाईम व्हॅल्यू 2 5 मिळेल जे कॉन्स्टंट आहे आणि हे काय आहे एफोर्ट पॉवरसाठी 91 चे एक्सपोनंन्ट आहेत आणि या प्रॉडक्टसाठी जे ऑरगॅनिक सॉफ्टवेअर प्रॉडक्टच्या एक्सपोनेंट व्हॅल्यू 0 38 आहे आणि मी हे इक्वेशन सोडवित आहे की नॉमिनल डेव्हलोपमेंट टाईम आपल्याला 14 महिने जवळपास 14 महिने असेल तर आता प्रश्न काय आहे हे देखील शोधून काढते की प्रॉडक्ट डेव्हलोपमेंट करण्यासाठी कॉस्ट किती असेल तर स्टाफची कॉस्ट किती असेल हे आम्हास पहावे लागेल मला फक्त एक अडचण आहे की एक सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर डेव्हलपरचा ऍव्हरेज सॅलरी घेईल 15000 आवश्यक आहे किती पर्सन मंथ कोणता आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर करण्यासाठी आम्हाला 91 पर्सन मंथ आवश्यक आहेत तर या ऑरगॅनिक प्रॉडक्ट डेव्हलोपमेंट करण्यासाठी लागणार्यां या स्टाफ लागणार्यां कॉस्ट 91 इंटू 1500 असेल जी किती प्रमाणात येणार आहे 14 लाख 65000 अशाप्रकारे दिलेला प्रॉडक्टसाठी आपण एफोर्ट आणि नॉमिनल डेव्हलोपमेंट टाईम आणि कॉस्ट एस्टीमेट कसा काढू शकतो पहिली स्टेप म्हणजे कोणत्या टाईप प्रॉडक्ट आहे हे ओळखणे कारण परीक्षेमध्ये हे स्पष्टपणे ऑरगॅनिक सॉफ्टवेअर दिले जाऊ शकत नाही ही कदाचित एक इन्फॉर्मेशन सिस्टिम असू शकते आम्हाला आपला सामान्य सेन्स लागू करावा लागेल की इन्फॉर्मेशन सिस्टिम म्हणजे हे एक ऑरगॅनिक सॉफ्टवेअर आहे जर ती रिअल टाईम सिस्टिम असेल तर हे एम्बेडेड सॉफ्टवेअर आहे त्यानुसार कॉन्स्टंटचे हे व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवावे लागेल आणि इक्वेशन घालावे लागेल नंतर इक्वेशन 'c' आणि 'k' चे व्हॅल्यू ठेवून एफोर्ट काढा नंतर या एफोर्ट व्हॅल्यू आधीच्या स्टेप मिळालेले नॉमिनल व्हॅल्यू वापरा आणि नंतर पुन्हा त्याचे व्हॅल्यू ठेवा ऑरगॅनिक सेमीडीटेच आणि आपल्या एम्बेडेड कॉन्स्टंटचे येथे योग्य व्हॅल्यू काय आहे यासारखे डिफरेंट मोडसाठी डिफरेंट असू शकतात तर तुम्हाला नॉमिनल डेव्हलोपमेंट टाईम मिळेल आणि स्टाफला तुमच्याकडून जे काही करावे लागणार आहे ते मिळेल प्रश्नामध्ये डेव्हलपर सॅलरीच्या एफोर्ट त्याचे किती मल्टिप्लायर करता येईल हे दिले जाऊ शकते आपल्याला प्रोजेक्टच्या डेव्हलपरसाठी लागणारी टोटल कॉस्ट मिळेल आता त्वरीत दुसरे उदाहरण घेऊ समजा आपण ऑरगॅनिक मोड मध्ये एखादे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट डेव्हलोपमेंट करीत असाल तर आपण नॉमिनल एफोर्ट आणि डेव्हलोपमेंट टाईम मोजण्यासाठी 1 लाख कोड संहिता तयार केल्या आहेत त्याचे प्रॉडक्ट साईज किती असावे याचा एस्टीमेट केला असेल आपण पाहु शकतो की हे ऑरगॅनिक प्रॉडक्ट आहे तर आपण 'c' आणि 'k' ची व्हॅल्यू सहजपणे निवडू शकतो त्यास साईज एक लाख लाईनची कोड दिली जाईल म्हणजेच 100 केएलओसि आपल्याला नॉमिनल एफोर्ट असू शकतात जे आपल्याला आधीपासूनच माहित आहे की'c' चे ऑरगॅनिक प्रॉडक्ट व्हॅल्यू २ 4 आहे आणि ऑरगॅनिक प्रॉडक्टसाठी 'k' ची व्हॅल्यू 1 05 आहे आपल्यास त्या इक्वेशन व्हॅल्यू मिळेल आणि साईजने आधीच 100 केएलओसि दिले आहे तर नॉमिनल एफोर्ट 2 4 इंटू 100 टू पॉवर 1 05 असे म्हटले जाईल सोलविंग करून तुम्हाला 302 1 मॅन मंथ मिळतील किंवा राउंड ऑफ जे 302 मॅन मंथ मिळतील हा एफोर्ट आहे मग नॉमिनल एफोर्ट टाईम किती असेल 5 इंटू एफोर्ट टू पॉवरसाठी काही कॉन्स्टंट करतात आणि ऑरगॅनिक मोड साठी कॉन्स्टंट 0 38 असते जे तुम्हाला 8 6 महिने देईल या प्रकरणात नॉमिनल एफोर्ट म्हणजे 302 1 मॅन मंथ किंवा पर्सन मंथ आणि नॉमिनल डेव्हलोपमेंट टाईम 8 6 मंथ येत आहे आपण येथे आणखी एक उदाहरण घेऊ शकता समजा की बिजनेस अप्लिकेशनसाठी काही सॉफ्टवेअर प्रॉडक्टची कॉस्ट ऑफ थ शेल्फ खरेदी करण्यासाठी 15000 रुपये आहे आणि साईज 40 केएलओसि आहे असे गृहित धरले की हाऊस डेव्हलपरकडे प्रति प्रोग्राम किंवा महिन्यासाठी 6000 रुपये किंवा ओव्हरहेड्ससह व्यक्ती महिन्यासाठी नॉमिनल एफोर्ट कॅल्कुलेट केली जाते आणि डेव्हलोपमेंट टाईम आणि प्रोजेक्ट टोटल कॉस्ट यासाठी व्यक्तीकडे 6000 रुपये लागतात असे गृहित धरू प्रॉडक्ट पहा हे अप्रत्यक्षपणे दिसते आहे ते ऑरगॅनिक आहे की सेमीडीटेच आहे ते थेट दिले जात नाही काय ते सांगितले जात नाही परंतु ते दिले जाते एक बिजनेस अप्लिकेशन आहे बिजनेस अप्लिकेशन चा अर्थ ही एक इन्फॉर्मेशन सिस्टिम आहे आपण अप्रत्यक्षपणे म्हणू शकता की हा ऑरगॅनिक टाईप आहे अप्रत्यक्षपणे सर्व दिले आहेत आपल्याला या स्टार्ट पॉईंट करणे आवश्यक आहे की प्रॉडक्ट बिजनेस अप्लिकेशनसाठी आहे आणि म्हणूनच ते ऑरगॅनिक टाईप म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते नॉमिनल प्रॉडक्ट ज्या नॉमिनल एफोर्टसाठी आपल्याला आता शोधायचे आहे आणि आम्हाला माहित आहे की ऑरगॅनिक प्रॉडक्ट साठी सतत 'C' आणि त्याचे व्हॅल्यू आहे 'k' खालीलप्रमाणे आहेत 'C' 2 4 असेल आणि 'K' बरोबर 1 05 असेल आणि ते देण्यात आले आहे की आधीपासून दिलेला साईज काय आहे कृपया जे साईज दिले जाईल ते केएलओसी किंवा साध्या एलओसीमध्ये दिले जाऊ शकते जर ते एलओसी दिले तर आपण केएलओसीमध्ये रुपांतरित करा येथे ते थेट 40 केएलओसी दिले आहेत मी साईज च्या प्लेस वापरेन तर हे बरेच मॅन मंथ येणार आहेत तर हाऊस इंजिनर कॉस्ट किती आहे हे दिले जाते की हाऊस डेव्हलोप ते प्रत्येक प्रोग्रामर महिन्यात 6000 घेतात आणि मला टोटल कॉस्ट शोधून काढावी लागेल 5 एफोर्ट केला जात आहे आणि दरमहा कॉस्ट 6000 आहे तर प्रोग्रॅम किती कॉस्ट असेल टोटल प्रॉडक्ट कॉस्ट आवश्यक असेल तर या प्रॉडक्टच्या डेव्हलोपसाठी 692 669 कॉस्ट केले जातील आणखी एक उदाहरण आपण घेऊ शकता पुन्हा समजा तुम्हाला एखादा ऑरगॅनिक प्रोजेक्ट बांधायचा आहे 7 5 केएलओसी 7 5 KLOC साईज आहे ऑरगॅनिक प्रॉडक्ट साठी प्रयत्न होईल हे आपल्याला ठाऊक आहे की c चे व्हॅल्यू 2 4 आणि 'K' 1 05 आहे तर एफोर्ट म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड 2 4 ते 7 5 पर्यंत पॉवर 1 05 जे जवळजवळ 20 स्टाफ मंथसारखेच असते डेव्हलपमेंट टाईम सामान्य प्रॉडक्टसाठी पॉवर कॉन्स्टन्टच्या 2 5 ते 20 च्या बरोबरीचा असतो कॉन्स्टन्ट व्हॅल्यू 0 38 असते जे सिम्पलीफिकेशनवर येते जे साधारण 8 महिन्यापर्यंत येते आता आवश्यक एव्हरेज स्टाफ आपण त्याची कॅल्कुलेट कशी करू शकता डेव्हलोपमेन्ट टाईमनुसार एफोर्ट डिव्हायडेड करुन त्याची कॅल्कुलेट केली जाईल तर 20 बाय 8 इतके याचा अर्थ ऍप्रोक्स 2 5 कर्मचारी सदस्य आवश्यक असतील तर प्रोडक्टिव्हिटी काय आहे हे शोधून काढायचे असेल तर प्रोडक्टिव्हिटी येईल ज्याचे टोटल साईज 7 5 किंवा 7005 एलओसी आहे 20 कर्मचार्यांच्या महिन्यांनुसार 7500 एलओसी आम्हाला असे समजले आहे की येथे 20 स्टाफ महिने आवश्यक आहेत कारण एफोर्ट 20 स्टाफ महिने आहेत तर आम्हाला किती मिळेल तर कर्मचार्यांसाठी 375 एलओसी विकसित केले जाऊ शकतात तर स्टाफ महिन्यासाठी प्रोडक्टिव्हिटी 375 एलओसी आहे आणि दुसरे उदाहरण असे की ते आहे समजा एखाद्या एम्बेडेड प्रोजेक्टमध्ये 50 केएलओसी आहे आणि पुन्हा नॉमिनल डेव्हलोपमेन्ट टाईम साठी आणि एव्हरेज स्टाफ आणि येथील प्रॉडक्ट यांच्या नॉमिनल एफोर्टसाठी हे व्हॅल्यू डेव्हलपमेंट करायचे आहे या प्रॉडक्टच्या साईज आधीपासूनच केएलओसी दिले गेले आहे आणि एम्बेडेड केलेल्या प्रोजेक्टसाठी एम्बेडेड प्रोजेक्ट आहे आम्हाला माहित आहे की c ची व्हॅल्यू 3 6 आहे k ची व्हॅल्यू 1 20 आहे येथे व्हॅल्यूज ठेवल्यास आपल्याला एफोर्ट व्हॅल्यू मिळू शकते तर व्हॅल्यू देऊ तर आता 3 हे इक्वेशन 3 6 इंटू 50 पर्यंत पॉवर 1 0 इतके सिम्पलीफाईड केले जाईल सोलविंग केल्यानंतर ऍप्रोक्स 394 पर्सन मंथ आहे नॉमिनल डेव्हलपमेंट टाईम हा 2 5 इंटू एफोर्ट टू पॉवर कॉन्स्टन्ट एक्सपोनेंट केला जाईल येथे एफोर्ट 394 वर येत आहे आणि एम्बेडेड प्रोजेक्टसाठी कॉन्स्टन्ट किंवा एक्सपॉनन्टचे व्हॅल्यू 0 32 आहे यासाठी किती आवश्यक आहे सिम्पलीफिकेशन नंतर आपल्याला हे 17 मंथ मिळेल एव्हरेज स्टाफ तुम्हाला कसे मिळेल नॉमिनल डेव्हलोपमेंट टाईमनुसार डिव्हायडेड केलेले एफोर्ट म्हणजे ऍप्रोक्स 23 स्टाफ मेंबर एफोर्टने टोटल साईजचे डिव्हायडेड करून प्रॉडक्टिव्हिटी च्या टोटल साईजचे डिव्हायडेड करून प्रॉडक्ट मिळवता येते जे पर्सन मंथ किंवा स्टाफ मंथ असतात तर हे 3900 स्टाफ मंथद्वारे डिव्हायडेड 50000 एलओसी च्या बरोबरीचे आहे जे किती आहे प्रति स्टाफ मंथ ऍप्रोक्स 127 एलओसी याचा अर्थ असा की प्रॉडक्टिव्हिटी ही 127 एलओसी आहे कारण मला वाटते की प्रॉडक्टिव्हिटी स्टाफच्या मंथसाठी किती आहे किंवा स्टाफ मंथसाठी ही 375 एलओसी आहे आणि त्याचप्रमाणे या उदाहरणात येथे प्रॉडक्टिव्हिटी 121 ऍप्रोक्स 127 लाईन ऑफ कोड च्या स्टाफ मंथसाठी आहे अशा प्रकारे परीक्षेत काही प्रश्न सोप्या प्रश्नांसह विचारले जाऊ शकतात जिथे आपणास प्रथम कोणत्या प्रकारचे प्रॉडक्ट आहे हे ओळखावे लागेल आणि मग त्या प्रॉडक्टच्या कॉन्स्टन्ट व्हॅल्यू काय असेल तर मग आपण सहज लक्षात येईल मग आपण काय लक्षात ठेवले पाहिजे एफोर्टचे आणि डेव्हलोपमेंट टाईम व्हॅल्यू शोधण्यासाठी आवश्यक इक्वेशन नंतर आपण एफोर्ट आणि डेव्हलोपमेंट टाईमसाठी व्हॅल्यू सहजपणे अनुमान काढू शकता आणि नंतर आपण अव्हरेज स्टाफप्रॉडक्ट आणि टोटल खर्चाचे व्हॅल्यू मोजू शकता तर कृपया नवीन पुस्तकातून किंवा इंटरनेट सोर्सकडील काही उदाहरणे व एक्सरसाईज सॉल्व करा म्हणूनच आम्ही तुम्हाला एक स्मॉल एक्सरसाईज जी सॉफ्टवेअर पॅकेज प्रमाणे दिला आहे की न्यू लॉन्च साठी एक्सिस्टिंग कस्टमरचे डेटा आवश्यक आहे एफोर्टचे 30 केएलओसी असा एस्टीमेटेड आहे की सक्षम डेव्हलपरना दरमहा 50000 सिलेक्ट केले जाऊ शकतात तथापि कमर्शिअल ऑफर सपोर्ट करते यासाठी 1 लाख इतका खर्च येतो हा प्रश्न म्हणतो की आम्ही किंवा कंपनीने ते डेव्हलोप केले पाहिजे किंवा हे सॉफ्टवेअर तयार केले पाहिजे किंवा ते बाय करतील तर आपण निर्णय केला पाहिजे म्हणूनच मी हे ठरवितो की कोणत्या टाईप प्रॉडक्ट हे ओळखले गेले असेल तर एफोर्ट कॅल्कुलेट करा मग कोणत्या मंथचे अव्हरेज कोणते सालेरी किंवा डेव्हलपर सालेरी दरमहा दिले जाऊ शकतात नंतर शोधा की टोटल कॉस्ट किती आहे ते घरात डेव्हलोप केले जाईल आणि मग या मार्केट व्हॅल्यू शी तुलना करा जर मार्केटतून 1 लाख रुपये बाय करायची असेल तर या व्हॅल्यूची कम्पेर करा मग कंपनीने ते बाय करायचे की ते बिल्ड करायचे याचा निर्णय घ्या या गाईड लाईन आपल्याला खालील व्हायबल डिसिजन घेण्यास किंवा बाय डिसिजन मदत करतील इंटर्नल डेव्हलोप सॉफ्टवेअर पेक्षा लवकरच सॉफ्टवेअर प्रॉडक्ट अव्हेलेबल होईल जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तुम्ही सहजपणे करू शकता लवकरच आपण ते बाय करू शकता म्हणूनच आम्ही सॉफ्टवेअर किंवा इंटर्नल डेव्हलोप सॉफ्टवेअर पेक्षा सॉफ्टवेअर प्रॉडक्ट लवकर अव्हेलेबल होईल की नाही याचा विचार केला पाहिजे अक्विझिशन कॉस्ट प्लस कॉस्ट ऑफ कस्टमायझेशन जेव्हा ती डेव्हलोप सॉफ्टवेअर इंटर्नॅल कॉस्टपेक्षा कमी असेल तेव्हा आपल्याला विचार करावा लागेल सॉफ्टवेअर इंटर्नॅल कॉस्ट हे आउटसाईड कॉस्ट आधारावर करेल जे मेंटेनन्स व्हॅल्यू आहे व इंटर्नॅल कॉस्ट सपोर्ट कॉस्टपेक्षा कमी असेल आम्ही काय करू शकतो तर सांगा म्हणून बाय बिल्ड डिसिजन घेण्यापूर्वी या इशुचा आपण विचार केलाच पाहिजेयासाठी की आपण काय शोधले पाहिजे मग आम्ही एखादे सॉफ्टवेअर बाय करायचे की बिल्ड करायचे की नाही याचा योग्य निर्णय घेऊ म्हणून शेवटी आपण सारांशात आलो आहोत की आम्ही प्रथम बेसिक कोकोमो च्या बेसिक कन्सेप्टवर चर्चा केली आम्ही विविध प्रकारचे प्रोजेक्ट किंवा प्रॉडक्टबद्दल देखील चर्चा केली जसे की ऑरगॅनिक सेमीडेटेच आणि एम्बेडेड कॉस्ट आणि एफोर्ट एस्टीमेट शेवटी बेसिक कोकोमो वापरणारी फॉर्मुला सादर केले आहे आम्ही बेसिक कोकोमो वापरुन कॉस्ट आणि एफोर्टच्या एस्टीमेटनुसार काही उदाहरणे सोडविली आहेत आम्ही या पुस्तकांमधून रेफरन्स घेतले आहेतया पुस्तकांमध्ये आपल्याला डिटेल सापडेल खूप खूप धन्यवाद